त्वकवेदनशास्त्र ककवा स्त्पशेंद्रियासंबंधीचा अभ्यास १ प्रिय सहभागीचे देहबोलीवरील कायक्रय माच्या दसु र्या आठवड्यात स्त्वागत आहे या मॉड्यूलमध्ये आपण त्वकवेदनशास्त्र आणण प्रवशेषत हस्त्तांदोलनाबद्दलच्या भूममकांबद्दल पाहूया त्वकवेदनशास्त्र ककवा स्त्पशेंद्रियासंबंधीचा अभ्यास हा मुळात आपल्या कल्पनांचा भावनांचा आणण संपकायच्या भावनांच्या संवादाचा अभ्यास असतो आपण इतर लोकांच्या शरीराला ज्या िकारे स्त्पशय करतो ज्या कालावधीसाठी स्त्पशय करतो तो या देहभाप्रषक पैलूचा भाग म्हणून अभ्यासला जातो हॅप्टिक्स हा ग्रीक शब्द हॅप्टिकॉस या शब्दापासून आला आहे याचा संबंध स्त्पशायच्या अर्ायशी आहे हा शब्द िर्म १९व्या शतकात वापरला गेला होता तर्ाप्रप त्यावेळी तो मुख्यतः मानसभौततकशास्त्राच्या संबंधात वापरला जात होता परंतु आज शरीरावरील वेगवेगळ्या िकारच्या स्त्पशय संवेदना दशयप्रवण्याकररता याचा उपयोग के ला जातो आपण मानवी स्त्पशायचे महत्व आणण व्यावसातयक संवादामध्ये याची भूममका याबद्दल चचाय करू जेव्हा आपण अभाप्रषक संवादाचा भाग म्हणून स्त्पशायचे महत्व अभ्यासतो तेव्हा आपल्याला हे समजलेपाद्रहजेकी स्त्पशायची वारंवारता तसेच स्त्पशायचेिकार देखील महत्त्वपूणय असतात कारण ते आपल्याला सद्य पररप्स्त्र्तीत इतर व्यक्तीबद्दल काय वाितेआणण आपण नात्यात काय शोधत आहोत याप्रवषयी संवाद साधतात स्त्पशाांना एक संिेषण म्हणून पररभाप्रषत के ले जाऊ शकते व्यावसातयक पररप्स्त्र्तीत प्रवप्रवध िकारच्या स्त्पशाांसह संवाद करतो उदाहरणार्य आम्ही इतरांशी हात ममळप्रवतो आम्ही इतर व्यक्तीचा हात हातात घेतो काही प्रवमशष्ि पररप्स्त्र्तींमध्येऔपचाररक चबुं न देखील घेतलेजाते जे कधीकधी मैरीपूणय हावभाव दशयप्रवते आम्ही िाळ्या देतो आम्ही खांदयावर र्ोपितो या ित्येक स्त्पशायने ते करणार् या व्यक्तीच्या भावना आणण हेतूबद्दल प्रवशेष संदेश द्रदला आहे यामळु े ज्याला स्त्पशय के ला त्या व्यक्तीमध्येनकारात्मक ककंवा सकारात्मक भावना देखील तनमायण होते एक सकारात्मक स्त्पशय पोषक असूशकतो आणण हे नाती तनमायण करण्यास आणण द्रिकवून ठेवण्यास मदत करू शकते एक सकारात्मक स्त्पशय महत्वाचा आहे कारण तो दसु र्या व्यक्तीबद्दलच्या आमच्या प्जव्हाळ्याची अमभव्यक्ती म्हणून एका प्रवमशष्ि पातळीवर द्रदलासा देणारा असतो एखादा प्रवमशष्ि िकल्प खराब झाल्यानंतर कल्पना करा की आपला संघनेता तुमच्या जवळ येईल तुम्हाला एक र्ोपिल्यासारखा स्त्पशय करेल तुमच्याकडे बघून हलकेसे प्स्त्मत करेल आणण मग अचानक तुम्हाला वािेल की सवय काही ठीक आहे तर आपणास असे द्रदसून येईल की सकारात्मक स्त्पशय दसु र्या व्यक्तीच्या भावनांचे पोषण करू शकतो तर्ाप्रप त्याच वेळी चच ंतेशी संबंचधत इतर नकारात्मक भावना शारीररक इजा ककंवा द्रहंसाचार होण्याची शक्यता ही नकारात्मक स्त्पशाांने होऊ शकते मानवी स्त्मरणशक्तीमध्येही स्त्पशाांला खपू महत्व आहे कारण आपण स्त्पशय कधीही प्रवसरू शकत नाही आपल्या दृष्िीने महत्त्वपूणय असलेल्या लोकांचा स्त्पशय आपण कधीही प्रवसरू शकत नाही आणण म्हणूनच असे आढळतेकी जर आपल्याला एखाद्या महान नेत्यानेस्त्पशय के ला असेल जर आपण आध्याप्त्मक नेत्याबरोबर हस्त्तांदोलन के ले असेल जर एखाद्या महान व्यक्तीने आपल्याला स्त्पशायने आशीवायद्रदत के ले असेल तर आपण आयुष्यभर या स्त्पशायची आठवण ठेवतो मानवी स्त्पशायत कठोर व्यावसातयक पररप्स्त्र्तीत देखील सकारात्मकता तसेच नकारात्मकता दशयप्रवण्याची क्षमता असते मी येर्े जोन्स आणण याबोरोच्या तनष्कषाांचा संदभय घेईन ज्यांनी असे सुचप्रवले आहे की स्त्पशय पाच मुख्य अर्ाांचा संवाद साधूशकतात त्यांनी सकारात्मक भावना खेळकर भावना तनयंत्ररत पररप्स्त्र्ती रूढ स्त्पशय तसेच कायय संबंचधत स्त्पशय सूचीबद्ध के ले आहेत सकारात्मक स्त्पशाांच्या संिेषणाचा एक भाग म्हणून असे आढळले की ते समर्यन कौतुक समावेश िेम सांत्वन इत्याद्रद व्यक्त करू शकतात एक स्त्पशय िेमळ ककंवा आक्रमक देखील असूशकतो आणण त्या ऐवजी तो सहजपणे देखील असूशकतो जो सूचचत करतो की पररप्स्त्र्तीकडे फार गांभीयायने पाद्रहले जाऊ नये कधीकधी आपल्याला असेद्रदसून येतेकी स्त्पशाांचा वापर पररप्स्त्र्ती तनयंत्ररत करण्यासाठी के ला जाऊ शकतो त्याच वेळी असे आढळून आले की वतयन आणण दृष्िीकोन तनयंत्ररत करण्यासाठी स्त्पशय वापरला जाऊ शकतो लोक स्त्पशायचा उपयोग इतरांवर वचयस्त्व व्यक्त करण्यासाठी करतात बर् याचदा असे आढळून येते की रूढीवत स्त्पशय देखील आहेत उदाहरणार्य जेव्हा आपण दसु र्या व्यक्तीला अमभवादन करतो हस्त्तांदोलन करतो ककंवा जेव्हा आपण त्यांच्यापासून रजा घेतो ककंवा व्यावसातयक आमलंगनदेखील या संस्त्कारात्मक शैलीत असतात कधीकधी असे आढळते की काही स्त्पशय अतनवायय आहेत कारण ती त्या व्यवसायाची मागणी आहे जसेडॉक्िरला एखाद्या रुग्णाला स्त्पशय करावाच लागतो तर हे स्त्पशय कामाशी ककंवा व्यवसायाशी तनगडडत आहेत कधीकधी इतरांना स्त्पशय करणे देखील तनहेतुक असते उदाहरणार् य गदी असलेल्या ट्रेनमध्ये ककंवा बसमध्ये िवास करत असताना ककंवा गदीच्या मलफ्िमध्ये असताना काही स्त्पशय िाळता येत नाहीत तर्ाप्रप आम्हाला हे देखील समजले पाद्रहजे की व्यावसातयक पररप्स्त्र्तीत शरीराच्या एखाद्या प्रवमशष्ि भागास स्त्पशय करण्याबद्दल काही सांस्त्कृततक तनप्रषद्धता असतात आणण आम्ही या सांस्त्कृततक तनप्रषद्धतेकडे लक्ष देऊ हस्त्तांदोलन हा पद्रहला व्यावसातयक स्त्पशय आहे ज्याने आपण सहज संपकय साधतो इतर लोकांना औपचाररक शुभेच्छा देण्याचा हा एक मूळ घिक आहे आणण आपल्या दैनंद्रदन जीवनात ही एक सोपी अव्यवसातयक देवाणघेवाण मानली जाते तर्ाप्रप हे लक्षात घेतल्यास आश्चयय वािेल की या संदेशामध्ये बरेच संदेश लपले जाऊ शकतात हस्त्तांदोलन हा एक प्रवमशष्ि िकारचा स्त्पशय असल्याने आपल्याला या भावनेच्या मदतीने कळवल्या जाणार् या भावना देखील लक्षात असू शकतात यामुळे काही प्रवमशष्ि जवळीक कळूशकते इतर लोकांवर वचयस्त्व गाजवण्याची इच्छा देखील तनमायण होऊ शकतेतसेच तेदसु र्या व्यक्तीशी बोलण्याबाबतीत अतनच्छा देखील व्यक्त करतात हेलक्षात घेणेमनोरंजक आहेकी हस्त्तांदोलनाचेमूळ मानवाच्या अप्स्त्तत्वाच्या िवत्तृ ीशी संबंचधत आहे एमलयन पीसनेया कल्पनेचा संदभय द्रदला आहेकी हस्त्तांदोलन ही मुळात गुहेत राहण्याच्या काळापासूनची एक िाचीन कृती आहे त्यांनी असे सुचवले होते की जेव्हा माणूस गुहेत राहात होता ककंवा सभ्यतेच्या प्रवकासाच्या सुरुवातीच्या िटटयात लोक एकमेकांना भेित तेव्हा ते कोणतेही शस्त्र बाळगत नाहीत असेसूचचत करण्यासाठी ररकाम्या हाताने आपलेतळहात हवेत हलप्रवत असत हळूहळूसभ्यतेच्या िवासात हा हात हृदयाच्या द्रदशेनेरोमन सलामपयांत पोहोचला अश्यािकारे हे हाताचे हवेतील हावभाव शतकानुशतके सुधाररत गेले आणण नंतर मभन्नता देखील द्रदसू लागल्या या कल्पनेचे समर्यन डेसमॉन्ड मॉररस यांनी के ले आहे 1969 मध्ये त्यांनी आपल्या कामात असेसुचवलेहोतेकी पाश्चात्य स्त्वरूपाचेहस्त्तांदोलन हे अमभवादन तसेच कोणीही शस्त्र धारण करत नाही हा अर्य दशयप्रवण्याकररता सुरू झाले असावे म्हणून सुरवातीस हस्त्तांदोलन हे प्रवश्वासाहयता िस्त्र्ाप्रपत के ली जावी आणण मैरीशी तनगडडत आहे तर्ाप्रप अगदी लवकरच ते व्यक्तींमध्येसमानतेचेितीक बनले तेवेगवेगळ्या व्यवस्त्र्ा आणण करारांचे कमाल मयायदा बनण्याचे ितीक बनले आणण आता जेव्हा आम्ही पद्रहल्यांदा दसु र्या व्यक्तीला भेितो तेव्हा हे एक सामान्य भेिीगाठींचे मशष्िाचार बनले आहे मूळ अर्य अद्याप सापडला जाऊ शकतो एखाद्याने हस्त्तांदोलनास नकार देणे सहजपणे व्यक्तीच्या आक्रमकतेचे लक्षण म्हणून वणयन के ले जाऊ शकते मूळ कोणते आहे याची पवाय न करता हस्त्तांदोलन हा आधतुनक युगाचा अतनवायय भाग बनला आहेआणण प्रवप्रवध संस्त्कृती आणण आजूबाजूच्या वेगवेगळ्या पदांवर असलेल्या सवय वंशांचेलोक या प्रवमशष्ि हावभावाचा वापर करतात वेगवेगळ्या मलंगांच्या लोकांशी हस्त्तांदोलन करण्याचे काही पारंपाररक मागय आहेत जे बहुतेक समाजांमध्ये अजूनही चालू आहेत उदाहरणार्य सामान्यत जेव्हा आपण हस्त्तांदोलन करतो तेव्हा आपण उत्सुक असतो आणण आपल्यापेक्ष्या वरच्या हुद्द्याच्या व्यक्तीने हात उं चावलेला असतो त्याने आपल्याला हस्त्तांदोलनाची संधी द्रदलेली असते त्याचिमाणे बहुतेक समाजांमध्येअसेमानलेजातेकी हस्त्तांदोलनासाठी स्त्रीनेपद्रहल्यांदा हात पुढेकेला पाद्रहजेआणण पुरुषांनी सहसा सुरुवात करू नये प्रवमशष्ि संस्त्कृतीत मद्रहला हस्त्तांदोलन िाळतात आणण त्याऐवजी ते इतरांना अमभवादन करण्याचे प्रवप्रवध िकारचे पारंपाररक मागय तनवडतात पुढील काही चचरकफतीमध्ये संवादाच्या अभाप्रषक पैलूंचा एक भाग म्हणून हस्त्तांदोलनाच्या वेगवेगळ्या स्त्पष्िीकरणांकडे पाहू इतर लोकांशी हस्त्तांदोलन करताना आपण ज्या भावना व्यक्त करतो त्या भावना देखील महत्त्वाच्या आहेत असे म्हिले जाते की खनू झालेले माजी अमेररकन अध्यक्ष जॉन एफ के नेडी यांनी लोकांशी सवायत िभावी हस्त्तांदोलन कश्यािकारे के ले जावे हे शोधण्यासाठी आणण तनधायररत करण्यासाठी अभ्यास सुरू के ला होता हस्त्तांदोलन हे आपलेपणा कदाचचत असुरक्षक्षतता ही व्यक्त करू शकतेआणण अहंकार देखील व्यक्त करेल आम्ही अनेक िकारचे हस्त्तांदोलन पाहत असलो तरी िामख्ु याने तीन वेगवेगळ्या िकारची हस्त्तांदोलने आहेत जे कोणत्याही व्यावसातयक पररप्स्त्र्तीत एकमेकांना अमभवादन करतात तेव्हा िभुत्व अधीनता ककंवा समानतेची कल्पना दशयप्रवतात येर्े द्रदलेली आकृती हस्त्तांदोलनातील िभावीपण ककंवा आचधकारवत्तृ ीची कल्पना देते िबळ हस्त्तांदोलन अचधकृतपणे लक्षात आले कारण जवळजवळ बरेच लोक त्याबद्दल मलहायला लागले होते या िकारचे हस्त्तांदोलन एखाद्या व्यक्तीच्या हातावर अशा िकारे वचयस्त्व दशयप्रवते की त्याचा तळहात प्रवमशष्ि द्रदशेने आहे आणण हस्त्तांदोलनासाठी दसु र्या व्यक्तीने तळहातावर सादर करणे आवश्यक आहे उघडपणानेहे सूचचत होते की त्या व्यक्तीला दसु र्यावर वचयस्त्व गाजवण्याची इच्छा आहे िभावी हस्त्तांदोलन सामान्यत असे लोक करतात जे एकतर वररष्ठ पदावर आहेत जे अशा प्स्त्र्तीत आहेत ज्यात िभत्ुव सहजपणेयेतेककंवा बर् याचदा तरुणांमध्येया िकारचेहस्त्तांदोलन के ले जाते व्यावसातयक पररप्स्त्र्तीत जेव्हा आपण एखाद्या सहकार्याकडून या िकारचे हस्त्तांदोलन के ले जातेतेव्हा आपल्याला कदाचचत खपू सुखदायक वािणार नाही आणण कदाचचत आपण त्यास कमी करू इप्च्छत असाल एक अततशय मनोरंजक योजना आहे ज्याचा वापर या िकारचे हस्त्तांदोलन कमी करण्यासाठी के ला जाऊ शकतो आणण समानता आणूशकतो आपले शरीर ककंचचत झुकवून नंतर दसु र्या व्यक्तीस देखील ककंचचत मागे जावे लागेल आणण यामुळे आपल्याला अचधक समान पातळीवर संवाद सुरू करण्याची संधी ममळेल याच्या प्रवरुद्ध म्हणजेअधीन हस्त्तांदोलनाची कल्पना आहे हेिबळ हस्त्तांदोलनाच्या प्रवरुद्ध आहे प्जर्े आपण आपला हात अशा िकारे सादर करतो की तळहात वरच्या द्रदशेने आहे आता हे ितीकात्मकररत्या दसु र्या व्यक्तीला अचधकार देत आहे आणण असे सुचप्रवते की जर एखादी व्यक्ती पररप्स्त्र्तीवर तनयंरण ठेवत असेल तर आपणास काही हरकत नाही कधीकधी आपण द्रदलगीर आहोत तेव्हा जाणीवपूवकय असे के ले जाते आणण शब्द वापरण्याऐवजी आपण देखील आपल्या देहबोलीच्या मदतीने ही कल्पना संिेप्रषत करतो जरी सामान्यत या िकारच्या प्रवनम्र हस्त्तांदोलनाने अधीन मनोवत्तृ ी दशयप्रवली तरीही इतर काही पररप्स्त्र्ती देखील असूशकतात ज्याचा आपल्याला प्रवचार करावा लागेल उदाहरणार्य काही लोक अशा व्यवसायात असतात जेर्े हात अततशय संवेदनशील असतात सजयन प्रपयानोवादक कलाकार वगैरें हस्त्तांदोलन िाळण्याचा ियत्न करतात कारण त्यांच्यासाठी हात मौल्यवान असतात आणण म्हणूनच आपल्याला आढळेल की ते सामान्यपणे संकोच करतात आणण बर् याच वेळा कमकुवत हस्त्तांदोलन करतात ककंवा नम्रता दशयप्रवतात आणण म्हणूनच एखाद्या प्रवमशष्ि हस्त्तांदोलनाचा अर्य उलगडण्यासाठी आपण अप्रवयभावाच्या सांके ततक गिाकडे एकत्ररत पाहणे महत्वाचेआहे व्यावसातयक पररप्स्त्र्तीत जेव्हा दोन लोक समानतेच्या पातळीवर भेित असतात तेव्हा सवायत उत्तम िकार समान हस्त्तांदोलन म्हणून ओळखला जातो असेही म्हिले जाते की जेव्हा दोन लोक एकसारखेच िबळ असतात ककंवा द्रदलेल्या पररप्स्त्र्ती वर वचयस्त्व गाजवायचे असेल तर ितीकात्मक संघषय करावा लागतो ककंवा एखादी प्रवमशष्ि व्यक्ती या िकारे हात पुढे करू शकते आणण जेव्हा आपण आपला तळहात हातात देताना आपण त्यास पुन्हा ततरपा करण्याचा ियत्न करू शकतो तर्ाप्रप जेव्हा दोघांचेही हात या पद्धतीने असतात तेव्हा ते तळहात सरळ आणण उभ्या बाहेरील बाजूने समान हस्त्तांदोलन म्हणून ओळखले जाते हे व्यवसायात समानता आणण परस्त्पर आदर भावना व्यक्त करते घट्ि ककंवा कणखर हस्त्तांदोलन हे एक िकारे समान हस्त्तांदोलनाचा प्रवस्त्तार आहे जो दृढ रीतीने हात हलप्रवत आहे ते त्या व्यक्तीचा आत्मप्रवश्वास तसेच कें द्रित उजाय व्यक्त करते नोकरीच्या मुलाखती दरम्यान जेव्हा आपण पद्रहल्यांदा एखाद्यास भेितो तेव्हा सकारात्मक व्यक्ती म्हणून भेिण्याची इच्छा असते तेव्हा व्यवसाय संबंधामध्ये हे सहसा वापरले जाते एखाद्याने नवीन नात्यात िवेश केला ककंवा प्रवद्यमान संबंध दृढ करणे इत्यादी मध्ये तसेच आपल्या शब्दाचे प्रवमशष्ि महत्त्व आहेआणण एखादी संधी तयार करण्यासाठी ककंवा व्यवसायाची संधी ममळवण्यासाठी ककंवा कमीतकमी कोणत्याही अचधकृत वातावरणात या संबंचधत भावना व्यक्त करण्यासाठी घट्ि ककंवा कणखर हस्त्तांदोलन हे ितीकात्मक आहे दहुेरी हस्त्तांदोलन ककंवा ग्लोव्ह हँडशके ककंवा राजकारण्यांचे हस्त्तांदोलन हे असे असते की आपण आपल्या दोन्ही हातात दसु र्या व्यक्तीचा हात घेण्याचा ियत्न करतो जसे की आपले दोन्ही हात दसु र्या व्यक्तीसाठी हातमोजे बनले आहेत तर हे प्रवमशष्ि हस्त्तांदोलन इतर व्यक्तीस वेगवेगळ्या िकारच्या भावना व्यक्त करू शकते आपण असेम्हणू शकतो की दोन लोकांमध्ये काही प्रवमशष्ि मैरी आणण अनौपचाररकता आधीच अप्स्त्तत्त्वात आहे या िकरणांमध्ये िामाणणकपणा तसेच दसु र्या व्यक्तीबद्दलची तीव्र भावना सुचवते आणण दशयवते आपणास हे लक्षात येईल की या िकारच्या हस्त्तांदोलनामुळे शारीररक संपकायचे िमाण वाढतेआणण यामुळे िाटतकत्यायच्या उजव्या हाताला देखील िततबंचधत के लेजातेआणण त्यानंतर आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्याच्यावर आपण काही िमाणात तनयंरण ममळवू शकतो कारण पारंपाररकपणे हे हस्त्तांदोलन िामाणणकपणाशी तनगडडत आहे हे व्यवसातयक क्षेरात तसेच राजकीय क्षेरातही हस्त्तांदोलनाचा एक आवडता िकार बनला आहे आणण म्हणूनच त्याच्याबरोबर अप्रवश्वासाचा देखील एक संबंध प्रवकमसत झाला आहे 'ग्लोव्ह हँडशके ' हा राजकारण्यांचे हस्त्तांदोलन म्हणून ओळखला जाऊ लागला आहे कारण सावयजतनक व्यप्क्तमत्त्व म्हणून त्यांना इतर लोकांबद्दलच्या भावनांमध्ये उबदारपणा ककंवा आपलेपणा दाखवावा लागतो हे वेगवेगळ्या अचधकृत फोिो फ्रे ममध्ये वारंवार द्रदसते यामध्ये खोिेपणा असल्यास प्रवशेषत जेव्हा या िकारचे हस्त्तांदोलन केले जाते ककंवा आपण एखाद्यास पद्रहल्यांदा भेितो तेव्हा ते तनप्श्चतपणे एक धोक्याचा संके त असते आणण आपल्याला त्या व्यक्तीच्या हेतूप्रवषयी माद्रहती असणे आवश्यक असते आपण समजून घेऊ शकतो की डेड कफश ककंवा वेि कफश हस्त्तांदोलन हा एक अनोखा फारसा स्त्वागातायह्य नसलेला हस्त्तांदोलनाचा िकार आहे प्रवशेषत जर आपला हात र्ंड ककंवा गोंधळलेला असेल तर हे सुचवते की त्या व्यक्तीला आपल्याबद्दल सकारात्मकता नाही हा एक कमजोर ककंवा दबुळा आणण तनजीव हात त्या व्यक्तीच्या भावना दसु र्या व्यक्तीला संिेप्रषत करतो आणण म्हणूनच हा लोकप्रिय िकार नाही ददुैवाने या िकारात हस्त्तांदोलन करणार्या बर्याच लोकांना हे ठाऊक नसते आणण म्हणूनच खासकरुन तरूणांनी त्यांच्या ममरांशी हस्त्तांदोलन करून त्या संबंचधत भावनांबद्दल समजून घेणे गरजेचेआहे पुढच्या िकारचे हस्त्तांदोलन 'नकल ग्राइंडर' म्हणून ओळखलेजातेआणण आपल्याला हे समजेल की हे अततशय कठोर लोकांशी संबंचधत आहे ज्यांना त्यांच्या मनोवत्तृ ीतील कठोरपणा दशयप्रवण्याची इच्छा असते हे अक्षरशः आपल्या हाताने दसु र्या व्यक्तीच्या तळहाताला चचरडत असतात हे अगदी अव्यावसातयक हस्त्तांदोलन आहे आणण सवय व्यावसातयक पररप्स्त्र्तीत हे िाळलेपाद्रहजे नकल ग्राइंडर हे हस्त्तांदोलन त्या व्यक्तीच्या हातानेदबावाच्या आधारे काहीवेळा वचयस्त्व गाजवण्याच्या इच्छेनुसार संवाद साधूशकतेआणण यामुळे िततस्त्पध्यायवर मात करण्याची इच्छा देखील व्यक्त होऊ शकते कारण या पररप्स्त्र्तीत र्ोडीशी भीती ककंवा चचतं ा असूशकते 'नॅकल ग्राइंडर' या हस्त्तांदोलनाचे खरे स्त्पष्िीकरण समजण्यासाठी त्याचे संदभय तसेच अप्रवभायवांच्या इतर संके तांकडे देखील पाद्रहले पाद्रहजे त्याच वेळी कणखर हस्त्तांदोलन म्हणून ओळखले जाते जे बर्याचदा आक्रमक लोक वापरतात जेणेकरून दसु र्या व्यक्तीला हातभार लांब ठेवावे आणण स्त्वतःच्या प्जव्हाळ्याच्या क्षेराबाहेर ठेवले जावे कधीकधी याला आक्रमण हाताळणे असेही म्हिले जाते कारण जो कोणी आपल्या द्रदशने े कठोरपणे हात पसरप्रवतो तो तुम्हाला स्त्वतःच्या प्जव्हाळ्याच्या क्षेरामध्ये इतर व्यक्तीस सामावून घेण्यास भाग पाडतो तर्ाप्रप असे आढळलेआहेकी दोन्ही पररप्स्त्र्तीत कणखर हातानेहस्त्तांदोलन देण्यासाठी एखादी व्यक्ती हात देत आहे ककंवा ती स्त्वीकारत आहे हे दोन्ही मैरीचा अभाव दशयप्रवतात आणण म्हणूनच व्यावसातयक पररप्स्त्र्तीत ते सौहादयपूणय मानले जात नाही ही चचरकफत ज्याला सामान्यतः कफं गर िीप ग्राब हस्त्तांदोलन म्हणतात हे स्त्पष्ि करते यात िर्म कडक हात पुढे के ला जातो परंतुनंतर समोरचा के वळ बोिांच्या िोकांना पकडतो आणण शेविपयांत ते पकडणार्याच्या तावडीत राहतात आणण हे हस्त्तांदोलन िाटतकत्यायपासून ठराप्रवक अंतर राखनू ठेवते तर्ाप्रप आपणास असे आढळते की या पररप्स्त्र्तीत प्रवप्रवध िकारे नकारात्मकता तसेच नकारात्मक मागायने सामाप्जक प्स्त्र्ती देखील िकि होते हे हस्त्तांदोलन देणार् यांच्या आत्मप्रवश्वासाची कमतरता ककंवा इतर व्यक्तीशी संबंध ठेवण्याबद्दलची पूणय अतनच्छा िकि करते एखाद्याच्या सामाप्जक प्स्त्र्तीबद्दल तीव्र जाणीव देखील उद्भवूशकते जेव्हा आपण कोणाकडेदलु क्षय करू इप्च्छत आहात आणण म्हणूनच आपण त्या व्यक्तीशी हात ममळवूइप्च्छत नाही हे कधीकधी क्वीन्स कफं गर िीप म्हणून देखील ओळखले जाते आणण याचा उपयोग अशा व्यक्तींकडून के ला जातो जे दसु र्या व्यक्तीपेक्षा खूपच जास्त्त श्रेष्ठ समजतात पुरुष आणण मद्रहला प्रवशेषत फारसे ओळखीचे नसताना अधय व्यावसातयक पररप्स्त्र्तीत प्जर्ेपुरुषांच्या तुलनेत प्स्त्रया अचधक वैयप्क्तक जागेचा प्रवचार करतात तेर्े अश्या िकारचे हस्त्तांदोलन करतात तर्ाप्रप व्यावसातयक पररप्स्त्र्तीत असे आढळते की अशा िकारचे हस्त्तांदोलन करणे सवायनी िाळले पाद्रहजे हस्त्तांदोलन देखील सांस्त्कृततक पैलूंनीच ठरप्रवले जातात ज्याचे ते घिक आहेत हा अभ्यास जो नवारो ह्यांनी केला आहे ज्याने वेगवेगळ्या संस्त्कृतीत वगे वेगळ्या िकारच्या हस्त्तांदोलनाच्या के लेल्या संशोधनात हे नमूद केले आहे युिाह मध्ये के लेल्या संशोधनाच्या वेळी त्यांनी नमूद केले होते की तुकयस्त्र्ानमध्ये ककंवा मध्य पूवेमध्ये हस्त्तांदोलन खपू सौम्य असतेककंवा सौम्य हस्त्तांदोलन हे तुलनेत सकारात्मक मानले जाते ज्याला 'मॉमयन हस्त्तांदोलन' म्हणले जाते हे उत्साही जोमदार आणण दीघयकाळ असते ब्राझीलमधील हस्त्तांदोलन हे उबदार आपुलकीचे आढळून आले लोकांमधील आपुलकी आणण िेम अनेकदा हस्त्तांदोलनाच्या माध्यमातून द्रदसून येते काही समाजात असेही आढळते की हस्त्तांदोलन करून अमभवादन के ले जाते त्याचबरोबर हाताच्या मागील बाजूस कोपर ककंवा पाठीवर स्त्पशय करतात अशी द्रिटपणी के ली जाते की हस्त्तांदोलन हा एक अभाप्रषक संवादाचा एक भाग आहे ज्यामुळे आपण समोरच्या बरोबर जोडले जातो दसु र्या व्यक्तीस त्या व्यक्तीच्या वागणुकीिमाणे करण्याचा सल्ला द्रदला जातो म्हणून त्यांचा सल्ला रोममध्ये असताना रोमन्सिमाणेच करतो तर्ाप्रप जेव्हा आपल्याला सांस्त्कृततक मभन्नतेची जाणीव असते तेव्हा आपल्याला हे देखील समजले पाद्रहजे की स्त्पशेंद्रियासंबंधीचे संिेषण के वळ हस्त्तांदोलनापुरते मयायद्रदत नाही स्त्पशेंद्रियासंबंधीच्या इतर िकारांमध्ये एखाद्याला खांद्यावर ककंवा पाठीवर र्ोपिणे तसेच खांदयावर हात ठेवणे ममठी मारणे हे सहमती आणण मैरी दशयप्रवण्यासाठी सुलभ हावभाव आहेत पुढील मॉड्यूलमध्ये या संके तांच्या स्त्पष्िीकरणांची चचाय करणार आहोत आपण पाश्चात्य हस्त्तांदोलनाबद्दल बराच अभ्यास केला आहे आता पाश्चात्य समाजांमध्ये अमभवादन करण्याचे इतर काही मागय पाहूया काही पारंपाररक समाजांमध्येअसे आढळते की अमभवादन करण्याचेकाही इतर मागय देखील तनयममतपणे के ले जातात पप्श्चमेकडील बहुतेक देशांमध्ये अमभवादन करण्याचा एक िकार म्हणून चबुं न ककंवा आमलंगन योग्य मानले जाते काही देशांमध्ये प्जर्े ती नेहमीची रीत मानली जाते ती पूणपय णे स्त्वीकारली आहे उदाहरणार्य सौदी अरेत्रबयामध्ये हस्त्तांदोलनासह हलके चबुं न घेतले जाते आणण पुरुषांनीही हस्त्तांदोलन के ल्यावर दोन्ही गालांवर चबुं न घेणे िशस्त्त मानले जाते रमशयामध्ये अस्त्वल ममठी फार अद्यायावत मानली जाते आणण त्यानंतर ते घट्ि हस्त्तांदोलन करून मैरीची भावना सूचचत करतात तर्ाप्रप हे रमशयामध्ये खपू लोकप्रिय असले तरी कफनलँडमध्ये हे लोकप्रिय नाही तर बहुतेक वेळा असे आढळते की कफनलँडमध्ये औपचाररक हस्त्तांदोलनामशवाय अनोळखी व्यक्तींशी ममठी मारणे चबुं न देणे ककंवा इतर स्त्पशय करीत नाहीत लॅद्रिन अमेररकन देशातील लोक देखील ममठी मारतात आणण जर आपण जास्त्त जवळचे असाल तर त्यास पाठीवर हलके से र्ोपिले देखील जाते फ्रान्समधील बहुतेक लोक तनम्न औपचाररक पररप्स्त्र्तीत दोनदा चबुं न घेतात आणण ते प्रवचचर मानले जात नाही प्रवशेषतः असे आढळून आले आहे की न्यूझीलंडमध्ये होंगी देखील लोकप्रिय आहे होंगी साधारणपणे श्वासाच्या भाषेत अनुवाद्रदत करते जे एक अततशय महत्वाचा हावभाव आहे आणण नाकाने नाकाला स्त्पशय करून इतरांचे स्त्वागत करणे ही एक पारंपाररक माओरी रीत आहे म्हणूनच त्या सस्त्ं कृतीत देखील अमभवादन करून एखाद्याला चबुं न घेण्याची पाश्चात्यांिमाणे रीत आहे न्यूझीलंडमध्ये अजूनही हे औपचाररकररत्या चालूआहे म्हणून असे आढळते की हस्त्तांदोलन हा इतरांना स्त्पशय करण्याचा एक प्रवमशष्ि मागय आहे जेव्हा आम्ही पद्रहल्यांदा भेितो तेव्हा इतरांना अमभवादन करण्याचा हा एक मागय आहे हेनकळतपणे दसु र्या व्यक्तीकडे पोचप्रवले जाणारे वेगवेगळ्या िकारचे दृष्िीकोन आणण भावना सूचचत करते असे आढळते की सांस्त्कृततक मभन्नतेमुळेअमभवादन करण्याचेकाही अन्य मागय देखील लोकप्रिय आहेत ही प्रवमशष्ि चचरकफत वेगवेगळ्या चचरपिाच्या शॉट्समधनू काही मनोरंजक हस्त्तांदोलनाचे िकार स्त्पष्ि करेल आणण ते पाहणे मनोरंजक असेल